इथे घेतलेल्या ह्या या उदाहरणांमध्ये 8051 चा पोर्ट 3 3 ला पल्स जनरेटर जोडलेला आहे आणि लाइन 1 3 ला एलईडीआहे म्हणून आता ह्या ओआरजी 0000h ला तुम्हाला माहित आहे की ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती असेंबलर डायरेक्टरी असून असेंबली प्रोसेस कोड ह्या ऍड्रेसच्या पुढील ऍड्रेस वर लिहावा असे असेंबलर ला सांगते म्हणून 0000h ह्या लोकेशन ला जर तुम्ही मेमरी मॅप पाहिलात तर आता काय करायचे याठिकाणी 0000h ऍड्रेसला इन्स्ट्रक्शन LJMP मेन आपण लिहित आहोत इथे तुमचे मुख्य फंक्शन मेन आहे आणि ते 30h पासून सुरू होईल इथून प्रोग्राम लोड होईल हे माझ्याकडे हा 8 bit काऊंटर आहे आणि ही आहे set B इन्स्ट्रक्शन जेव्हा प्रोसेसर सुरू होईल तेव्हा त्याला LJMP इन्स्ट्रक्शन दिसेल आणि तो 30h ह्या ऍड्रेस पर्यंत येईल आणि त्या पॉईंट नंतर याचे एक्झिक्युशन सुरू होईल याशिवाय आपण म्हटले की हा एक्स्टर्नल इंटरप्ट INT1 ला जोडलेला आहे आता ह्या INT1 मध्ये तुम्हाला आता त्याचा इंटरप्ट ऍड्रेस पहावा लागेल INT1 तो वेक्टर ऍड्रेसआहे 0013 म्हणून संबंधित ISR मी वेक्टर ऍड्रेस 13 मध्ये लिहिला आहे हे आहे माझे सर्विस रुटीन आता मी काय करायला पाहिजे मी आता एलईडी ऑन करेन आणि थोड्या डिले नंतर मी एलइडी ऑफ करेन म्हणून जेव्हा हे इंटरप्ट सोर्स कडून येईल तेव्हा मी इथे वन लिहीन आता एलईडी ऑन झाला आणि तो 255 सायकल्स पर्यंत तसाच ऑन राहील तुम्ही पाहू शकता की या सॉफ्टवेअर मध्ये किती डीले दिलेला आहे आणि त्यानुसार एलईडी ऑफ होईल आणि ते रिटर्न जाईल अशाप्रकारे हे सर्व तुम्ही करू शकता आता आपण मुख्य प्रोग्राम मध्ये हा SETb TCON 2 त्यामुळे INT1 एज ट्रिगर्ड होईल हा TCON इंटरप्ट रेजिस्टर 2 ला सेट केला आहे बी 1 ला सेट केल्यामुळे एज ट्रीगरिंग झाले आहे हा इंटरप्ट ईनेबल रेजिस्टर आहे म्हणून आपण इंटरप्ट EA ही बीट 1 ला सेट करत आहोत त्यामुळे एक्स्टर्नल इंटरप्ट देखील ईनेबल होतील इतर सर्व इंटरप्ट डिसेबल्ड असतील म्हणून मेन प्रोग्राम मध्ये आपण फक्त ह्या इंटरप्ट 1 चा प्रकार सिलेक्ट करू त्यामुळे मुख्य प्रोग्राम जिथे असेल तिथे इनफाईनाईट लूप SJMP मध्येच राहील कारण मेन प्रोग्रॅम ला त्यापेक्षा जास्त काहीच करायचे नाहीये आता तर टाइमर ईनेबल झाला आहे म्हणून बाह्य भागाकडून पल्सेस जनरेट होतील आणि जेव्हा एज ट्रीगरिंग होईल तेव्हा लो टू हाय संक्रमण होईल म्हणजे प्रोसेसर ला इंटरप्ट मिळाल्यानंतर हे ISR होईल कारण इंटरप्ट INT1 आहे म्हणून प्रोसेसर आपोआप ऍड्रेस 0013 ला जम्प करेल तर आहे ऍड्रेस 0013 म्हणून इथे खरतर SETB P1 3 इन्स्ट्रक्शन आहे ही इन्स्ट्रक्शन ह्या पॉईंट पासून सुरु होईल आणि एक्झिक्यूशन होऊन एलईडी ऑन होईल आणि थोड्या डीले साठी थांबेल आणि पुन्हा हा एलइ डी ऑफ होईल आणि पुन्हा इंटरप्ट कडे रिटर्न जाईल म्हणून ह्या पॉइंटला मेन प्रोग्राम येऊन थांबेल पुन्हा काही वेळाने पुढील फॉलिंग एज येईल आणि पुन्हा सिस्टमला दुसरे इंटरप्ट मिळेल आणि त्याच प्रकारे ती नवीन इंटरप्ट रुटीन प्रोसेस होईल अशाप्रकारे हे सुरू राहील अशाप्रकारे इंटरनल एक्स्टर्नल इंटरप्ट सर्विस रुटीन सिस्टीम बरोबर इंटिग्रेट करता येतात आणि आणि त्यांचा वापर अनेक गोष्टींसाठी करता येतो यापुढे आपण सिरीयल कम्युनिकेशन कडे पाहूया 8085 मध्ये आपण सिरीयल कम्युनिकेशनचा अभ्यास केला होता त्याच प्रमाणे 8051 सिरीयल कम्युनिकेशन शक्य आहे आणि ह्यासाठी इथे काही डेडिकेटेड पिन आहेत की त्यांच्याद्वारे सिरियल कम्युनिकेशन होऊ शकते केवळ पुन्हा अवलोकन करण्यासाठी आपल्याकडे सिंपलेक्स हाफ ड्युप्लेक्स आणि फुल ड्युप्लेक्स असे बेसिक सिरीयल कम्युनिकेशनचे चे मोड आहेत पैकी सिंपलेक्स मोडमध्ये ट्रान्समिशन एकाच दिशेने होते परंतु हाफ डुप्लेक्स मध्ये ट्रान्समिशन दोन्ही दिशांनी होते पण एकावेळी एकाच दिशेत होते जसे ह्या स्विचेस मध्ये दाखवले आहे एकदा हे कनेक्शन प्रस्थापित झाले की एका बाजूने ट्रान्समीटर टू रिसीव्हर असे ट्रान्समिशन होते आणि काही काळाने दिशा बदलते आणि आता रिसिव्हर टू ट्रान्समीटर अशाप्रकारे ट्रान्समिशन होते परंतु इंफॉर्मेशन फ्लो एका पॉइंटला एकाच दिशेने असतो तर फुल डुप्लेक्स मध्ये आपल्याला ट्रान्समीटिंग आणि रिसिविंग लाईन वेगवेगळ्या असतात एकाच वेळेला दोन्ही दिशांना ट्रान्समिशन होऊ शकते म्हणून इथे सिरीयल कम्युनिकेशन सुरू करण्यासाठी काही प्रोटोकॉल असतात जेव्हा सिग्नल लाईन हाय असते तेव्हा कोणत्याही प्रकारचा कम्युनिकेशन ट्रान्सफर होत नाही परंतु कम्युनिकेशन स्टार्ट होण्यासाठी आपल्याला लो बीट पाठवावी लागते म्हणून ह्या आकृतीमध्ये आपण ट्रान्समिशनच्या सुरुवातीला स्टार्ट बीट लो दाखवली आहे आणि त्यानंतर आपण आठ बिट्स चा डेटा d0 ते d7 आणि त्यानंतर एक किंवा दोन स्टॉप बिट्स सेट करून पाठवतो हे ट्रान्समिशन असिंक्रोनस असल्यामुळे आपल्याला त्याचा बीटरेट बीट पर सेकंद मध्ये सेट करायचा असतो 8051 मध्ये RxD आणि TxD अशा दोन रिसीव्ह डेटा आणि ट्रान्समीट डेटा अशा डेडिकेटेड पीन्स आहेत 8085 मध्ये सिरीयल कम्युनिकेशनसाठी SID आणि SOD अशा दोन डेडिकेटेड पिन्स होत्या परंतु इथे मात्र त्या मल्टिप्लेक्स असतात इथे पिन नंबर 3 0 ही RxD सोबत मल्टिप्लेक्स असते तर पिन 3 1 ही TxD सोबत मल्टिप्लेक्स असते SBUF नावाचा विशेष रेजिस्टर असतो की ज्याला तुम्ही सिरीयल बफर असे म्हणू शकता सिरीयल कम्युनिकेशन सुरू होण्यासाठी कोणताही डेटा तुम्ही ह्या SBUF रेजीस्टर मध्ये ठेवू शकता जर आपण इन्स्ट्रक्शन MOV SBUF D कडे पाहिले तर समजेल की SBUF मध्ये डी ची किंमत लोड झालेली आहे की जी आहे 44h किंवा इन्स्ट्रक्शन MOV SBUF A कडे पाहिले तर समजेल की अक्यूमुलेटर चा कन्टेन्ट SBUF मध्ये कॉपी झाला आहे की तो पुढे ट्रान्समिट होईल तुम्ही SBUF मधील कन्टेन्ट की जे त्याने रिसीव केले आहे ते अक्यूमुलेटर रेजिस्टर A मध्ये कॉपी करू शकता आता इथे आणखी एक प्रश्न आहे की 8051 ही TTL चीप आहे म्हणजे ह्या पिन्स 3 1 आणि 3 0 तिच्या अनुक्रमे ट्रान्समीट आणि रिसिव्ह लाइन्स आपल्याला TTL लेवल आउटपुट देतात TTL लेवल आउटपुट म्हणजे सिग्नल ची किंमत झिरो ते पाच होल्ट या दरम्यान असते म्हणजे इथे एक निश्चित अशी हाय आणि लो लेव्हल असते म्हणून त्याप्रमाणे सिग्नल ची किंमत लो म्हणजे शून्याच्या खाली नसते किंवा हाय म्हणजे पाचच्या वर नसते दुसऱ्या बाजूने ह्या सिरीयल कमुनिकेशन ला RS232 C प्रोटोकॉल आवडतो ह्या प्रोटोकॉल मध्ये व्होल्टेज लेव्हल लॉजिक हाय साठी 12 व्होल्ट ते 15 व्होल्ट अशी असते म्हणून तुम्ही पहाल की ही 8051 चीप अशा प्रकारची व्होल्टेज लेव्हल्स निर्माण करू शकत नाही साधारणपणे आपल्याकडे सिरीयल कम्युनिकेशन इंटरफेस साठी MAX232 या नावाची आणखी एक चीप आपल्याकडे आहे ही TTL सुसंगत असून त्याची उजवी बाजू ही RS232 C शी सुसंगत असते म्हणून हा 8051 इथे MAX232 च्या पिन ला जोडलेला आहे 8051 ची पिन क्रमांक 11 ही MAX232 च्या पिन क्रमांक 11 ला आणि 8051 ची पिन क्रमांक 10 ही MAX232 च्या पिन क्रमांक 12 ला जोडलेली आहे त्याचप्रमाणेआउटपुट टाईप वर तुम्हाला एक कनेक्टर दिसेल तो आहे RS232 साईड म्हणून तुम्हाला कोणताही डिवाइस जेव्हा कनेक्ट करायचा असेल तेव्हा हा सुयोग्य असा कनेक्टर तुम्ही डिझाईन करू शकता आणि कनेक्शन करू शकता त्यामुळे सिग्नल लेव्हल्स सुसंगत असतील म्हणून हे सर्व शिकल्यानंतर सिरीयल कम्युनिकेशन कडे वळूया जेव्हा कधी तुम्ही सिरीयल कम्युनिकेशन साठी काही डेटा SBUF ह्या रेजिस्टर मध्ये लिहाल तेव्हा तो TXD पिन मार्फत ट्रान्समिट होईल तेव्हा हा डेटा या शिफ्ट रेजिस्टर मध्ये येऊन तिथून SBUF मध्ये येईल म्हणजे शिफ्ट रजिस्टर डायरेक्टली एक्सेसीबल नसतो परंतु प्रोग्राम मोड मध्ये तो एक्सेसीबल असतो तेव्हा तुम्ही त्याचे कन्टेन्ट वाचू शकता आता तुम्हाला ह्या ट्रान्समिशन साठी तसेच रिसिविंग साठीचा बॉड रेट सेट करावा लागेल सिरीयल पोर्ट मधून यथायोग्य सिरीयल कम्युनिकेशन च्या खात्रीसाठी बॉड रेट निश्चित करणे आवश्यक असते आता बॉड रेट सेट करण्यासाठी इथे काही व्हॅल्यूज असतात त्यासाठी म्हणून टायमर वन वापरावा लागेल जर तुम्हाला बॉड रेट 9600 सेट करायचा असेल तर हा TH1 मायनस थ्री सेट करावा लागेल जर तुम्हाला बॉड रेट 4800 सेट करायचा असेल तर हा TH1 मायनस वन सेट करावा लागेल त्यानंतर मायनस 12 आणि मायनस ट्वेंटी फोर इथे क्रिस्टल फ्रिक्वेन्सी 11 0592 मेगा हर्डझ अशी गृहीत धरली आहे अशाप्रकारे हे बॉड रेट मिळण्यासाठी TH1 रेजिस्टर च्या अनेक किमती सेट कराव्या लागतात आता सिरीयल कम्युनिकेशन साठी एक सिरीयल कंट्रोल रेजिस्टर SCON आहे त्यामध्ये SM0 SM1 SM2 हे मोड स्पेसिफायर आहेत ही आहे REN रिसीव्ह ईनेबल TB8 आहे ट्रान्समिट बीट 8 आहे आणि RB8 ही रिसीव्ह बीट 8 आहे TI हा ट्रान्समिट इंटरप्ट फ्लॅग आहे आणि ही बीट हार्डवेअर ने सेट केली जाते आणि सॉफ्टवेअरने क्लिअर केली जाते जेव्हा हा TI इंटरप्ट येतो तेव्हा काही ट्रान्समिशन झाले आहे असा त्याचा अर्थ होतो आणि जेव्हा हा RI येतो तेव्हा रिसीव्ह इंटरप्ट आलेले असते परंतु खरंतर TI आणि RI एकच इंटरप्ट प्रोसेसर ला पाठवत असतात आणि आपल्याला तपासून पहावे लागेल की प्रोग्राम मधील प्रोसेस मध्ये TI बीट सेट आहे की RI बीट सेट आहे त्याप्रमाणे आपल्याला काही डेटा ट्रान्समिट झाला आहे की काही डेटा रिसिव्ह झाला आहे हे समजेल म्हणून आता ते आपण पाहूया येथे पाहू शकाल की हे SM0 SM1 0 0 आहेत शिफ्ट रजिस्टर मोड आहे आणि त्यामुळे ट्रान्समीटर रेट निश्चित केलेला असतो त्यामुळे त्याचा रेट हा क्रिस्टल रेट भागिले 12 म्हणजे 11 0592 MHz भागिले 12 असा असतो आणि हा रेट नुसार ट्रान्समिशन चालू राहते जर तुम्ही मोड 01 वापरत असाल तर तो आहे नाईन बीट UART आणि त्यामुळे याचा ट्रान्समिशन रेट हा व्हेरिएबल असून तुम्ही ज्या विविध बॉड रेट्स बद्दल बोलत आहात त्याप्रमाणे ट्रान्समिशन रेट निश्चित होऊ शकतो म्हणून अशाप्रकारे जर तुम्ही मोड वन सिलेक्ट केलेला असेल म्हणजे SM0 SM1 हे 01 असे असेल तर विविध बॉड रेट्स सिलेक्ट करता येतात म्हणजे तुम्ही टाइमर वन वापरून बॉड रेट्स सिलेक्ट करू शकता परंतु जर ह्या दोन बिट्स 10 असतील अर्थात मोड 2 सिलेक्ट केलेला असेल तर आपल्याकडे 9 बीट UART ऑपरेशन असेल म्हणजे एक बीट एक्स्ट्रा म्हणून जर ट्रान्समिशन बॉड रेट्स बद्दल बोलायचे झाले तर तो फिक्स असतो म्हणजे क्रिस्टल भागिले 32 किंवा क्रिस्टल भागिले 64 म्हणून अशा प्रकारे ट्रान्समिशन रेट फिक्स असतो आणि मोड 11 हा 9 बीट UART व्हेरिएबल बॉड रेट असून त्यात तुम्हाला हा टायमर वापरून तुम्ही ट्रान्समिशन रेट सेट करू शकता मोड झिरो हा सर्वात सोपा आहे तो आता आपण समजून घेऊया सिरीयल डेटा आत येतो आणि RxD मधून एक्झिट होतो ट्रान्समिट डेटा TxD हा शिफ्ट क्लॉक आऊटपुट देतो अशाप्रकारे इथे ट्रान्समिट आणि रिसीव डेटा दिसत आहे अशाप्रकारे आठ बिट्स ट्रान्समीट आणि रिसिव्ह होतात पैकी एल एस बी ची एन्ट्री फर्स्ट होते इथे बॉड रेट निश्चित असून तो ऑसीलेटर फ्रिक्वेन्सी भागिले बारा एवढा असतो याचा उपयोग पोर्ट एक्सपान्शन साठी केला जातो अशाप्रकारे आता तुमच्याकडे खूप बिट्स आणि कंट्रोल्स आहेत की ज्यामुळे तुम्ही त्या बीट डिफरंट पोर्ट तयार करण्यासाठी वापरू शकता आता मोड 1 मध्ये TxD मधून दहा बिट्स ट्रान्समिट होतात आणि ह्या RxD मधून दहा बिट्स रिसीव्ह होतात या दहा बिट्स पैकी पहिली स्टार्ट बीट त्यानंतर आठ बीटचा डेटा आणि शेवटची एक स्टॉप बीट असते यात दहा बिट्स ट्रान्समिट होतात आणि ही स्टॉप बीट RB8 या रेजिस्टर मध्ये जाते बॉड रेट हा टायमर वन ओव्हर फ्लो रेट नुसार ठरतो टायमर वन क्लॉक हा मशीन सायकलच्या वन बाय थर्टी टू टाईम्स 132 times असतो मशीन सायकल ही 11 0592 भागिले बारा करून पुन्हा त्याला 32 ने भागून ती UART क्लॉक ला दिली जाते अशाप्रकारे टायमर वनची किंमत आपण सेट करू शकतो त्यानंतर ती टायमर 2 ला जाते आता टायमर 2 ला 3 गुणिले 28800 हर्डझ अशी क्लॉक फ्रिक्वेन्सी मिळत आहे जेवढा तुम्हाला डीले मिळायला हवा त्या प्रकारे तुम्ही टायमर व्हॅल्यू सेट करू शकता म्हणून टायमर क्लॉक आपण मशीन सायकलच्या वन बाय सिक्सटीन 116 of machine cylce पट असा टायमर क्लॉक प्रोग्राम करू शकतो अशाच प्रकारे मागे मशीन सायकलच्या वन बाय ट्वेल 112 of machine cycle असा टाइमर क्लॉक होता आणि तो मशीन सायकलच्या वन बाय सिक्सटीन 116 of machine cycle पट आहे अशाप्रकारे तुम्ही डिले फॉर्म्युलेट करू शकता जेव्हा SBUF डेस्टिनेशन रजिस्टर म्हणून कोणत्याही इन्स्ट्रक्शन मध्ये वापरलेला असेल तेव्हा ट्रान्समिशन सुरू होईल UART क्लॉक फ्रिक्वेन्सी ही टायमर 1 ने नियंत्रित केलेली आहे आणि हा टायमर सेट करण्यासाठी तुम्हाला समजेल की ही क्रिस्टल क्लॉक फ्रिक्वेन्सी ही मशीन सायकल भागिले सोळा अशी असावी लागेल मशीन सायकल पिस्टन क्लॉक च्या वन ट्वेल्थ 112 आहे आणि पिस्टन क्लॉक ला सोळा ने भागल्यावर आपल्याला टाईमर चा डिले मिळेल आता स्लाईड मध्ये आपण पाहू की मोड 0 मध्ये वन चीप ऑसिलेटर ला बारा ने भागले आहे तोच याचा बॉड रेट आणि क्लॉक देखील आहे परंतु मोड 2 मध्ये आपल्याकडे जो SMOD कंट्रोल आहे तो जेव्हा झिरो असेल तेव्हा वन चीप ऑसिलेटर ला 64 ने भागायचे आणि SMOD जेव्हा वन असेल तेव्हा वन चीप ऑसिलेटर ला 32 ने भागायचे मोड 1 आणि मोड 3 दोन्हींमध्ये बॉड रेट फिक्स असतो आणि ट्रान्समिशन रेट हा टायमर वन ओव्हर फ्लो ने नियंत्रीत केलेला असतो जर SMOD 0 असेल तेव्हा टायमर ओव्हर फ्लो ला 32 ने भागावे लागेल आणि जर SMOD 1 असेल तेव्हा टायमर वन ला सोळा ने भागावे लागेल अशाप्रकारे 8051 च्या सिरियल ट्रान्समिशन मध्ये विविध प्रकारे बॉड रेट सेट केले जाऊ शकतात इथे मोड 2 मध्ये TxD आणि RxD मधून 11 बिट्स ट्रान्समिट होतात त्यापैकी पहिली स्टार्ट बीट पुढील आठ डेटा बिट्स नाइंथ बीट ही प्रोग्रामेबल असते व त्यापुढील शेवटची बीट स्टॉप बीट असते ट्रान्समिशन च्या वेळी ही बीट क्रमांक9 TB8 ला आपण झिरो किंवा वन असाइन करू शकतो तर रिसिव्ह च्या वेळी ही बीट क्रमांक 9 ही SMOD मधील RB8 रेजिस्टर मध्ये जाईल बीट क्रमांक 9 चा पॅरिटि बीट म्हणून देखील उपयोग करता येऊ शकतो उरलेल्या आठ बिट्स SBUF रेजिस्टर मध्ये जातील परंतु नववी बीट SCON रेजिस्टरमधील TB8 किंवा RB8 मध्ये तुम्हाला दिसेल PCON रेजिस्टरमधील SMOD मुळे बॉड रेट प्रोग्रामेबल असतो मोड 3 हा मोड 2 सारखाच असतो परंतु टायमर 1 ने व्हेरिएबल बॉड रेट जनरेट केलेला असतो इथे PCON हा पॉवर कंट्रोल रेजीस्टर असून त्याची बीट क्रमांक 7 ही SMOD आहे जर ही बीट 1 असेल तर बॉड रेट डबल असतो म्हणजे जर SMOD बीट 1 असेल तर बॉड रेट 64 असेल आणि जर SMOD बीट 0 असेल तर बॉड रेट 32 असेल म्हणून जर तुम्ही SMOD बीट 1 केली तर क्लॉक फ्रिक्वेन्सी जास्त असेल म्हणजे PCON रेजिस्टर ची बीट क्रमांक सात हा कंट्रोल करेल आणि आता PCON हा बीट एड्रेसेबल नसल्यामुळे आपल्याला PCON ला अक्यूम्यूलेटर मध्ये ट्रान्सफर करावा लागेल आणि त्यानंतर ह्या चा बीट क्रमांक 7 सेट करावा लागेल व त्यानंतर पुन्हा अक्यूम्यूलेटर PCON मध्ये ट्रान्सफर करावा लागेल अशाप्रकारे आपल्या ह्या उद्देशासाठी ही बीट मॉडीफाय होईल हा PCON रेजिस्टर त्याच्या SMOD मुळे पॉवर कंट्रोल रेजीस्टर आहे त्याव्यतिरिक्त ह्या तीन बिट्स रिझर्वड आहेत पुढील चार बिट्स आहेत GF 0 GF 1 PD IDL त्यातील GF1 आणि GF0 हे जनरल पर्पज फ्लॅग बिट्स आहेत प्रोग्रामर त्याचा वापर करू शकतात PCON 1 PD हे पॉवर डाउन बीट आहे म्हणजे ही जर वन सेट केली तर पावर डाऊन ऑपरेशन ऍक्टिव्हेट होईल पुढची बीट PCON 0 IDL जर सेट केली तर आयडल ऑपरेशन ऍक्टिव्हेट होईल पॉवर डाऊन मोड किंवा आयडल मोड ऍक्टिव्हेट करण्यासाठी प्रोसेसर पर्यंत काही इंटरप्ट पोहोचावी लागतात म्हणून जर पॉवर डाऊन मोड असेल तर इतर डिव्हायसेस ना पॉवर डाऊन मोड मध्ये जाण्यासाठी सल्ला दिला जाऊ शकतो आणि जेव्हा डिवाइस पॉवर डाऊन मोड मध्ये जातो तेव्हा तसे कंट्रोल सिग्नल ऍक्टिव्हेट होतात त्यामुळे बाह्य जगाला त्याची माहिती होते जेव्हा वीज वापर ही अतिशय गंभीर बाब असते तेव्हा पॉवर कंट्रोल स्टॅंडर्ड ची अत्यंत आवश्यकता असते उदाहरणार्थ ACPI पॉवर कंट्रोल स्टॅंडर्ड इथे 8051 मध्ये आयडल मोड आणि पॉवर डाऊन मोड या दोन प्रकारे पॉवर कंट्रोल फिचर अस्तित्वात आहे ह्या आयडल मोड मध्ये एक इन्स्ट्रक्शन PCON 0 ला सेट करते आयडल मोड मध्ये जाण्यापूर्वी शेवटची इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट होते बाकी काही न होता सीपीयू क्लॉक ऑफ होते म्हणून सीपीयू ला क्लॉक न मिळाल्यामुळे अंतर्गत ऑपरेशन्स बंद होतील परंतु इंटरप्ट टायमर आणि सिरीयल पोर्ट फंक्शन्स नेहमीप्रमाणे होतील परंतु सीपीयू कोणत्याही प्रकारचे इन्स्ट्रक्शन प्रोसेसिंग करणार नाही तो आयडल असेल परंतु वर म्हटल्याप्रमाणे इंटरप्ट टायमर आणि सिरीयल पोर्ट काम करतील आणि सर्व रेजिस्टर्स पोर्ट आणि इंटरनल रॅम या आयडल काळात त्यांच्याकडचा डेटा सुरक्षित ठेवतील म्हणजे इंटरनल व्हॅल्यूज संग्रहित राहतील परंतु त्या इथे तशाच असतील पण प्रोसेसर कोणतेही ऑपरेशन करणार नाही ALE आणि PSEN लॉजिक हाय असतील कारण प्रोसेसर कोणतीही इन्स्ट्रक्शन फेच करणार नाही या सर्वांचा अर्थ असा की कोणतीही ऍक्टिव्हिटी घडणार नाही आता आयडल मोड मधून बाहेर येण्यासाठी इथे काही इंटरप्ट वापरण्याची आवश्यकता आहे आणि हे इंटरप्ट PCON 0 ला हार्डवेअर ने क्लीअर करेल अशाप्रकारे आयडल मोड टर्मिनेट होईल आणि इंटरप्ट सर्विस रुटीनला जाईल त्यामुळे हे खूप चांगले आहे कि आऊटसाईड वर्ल्ड मध्ये एक इव्हेंट घडला आणि त्यामुळे प्रोसेसर चे ऑपरेशन सुरू होईल अशाप्रकारे ISR ला गेल्यानंतर तिथून पुढे प्रोसेसर ज्या प्रोसेसेस एक्झिक्युट करत होता त्या पुढे सुरू राहतील त्यामुळे आयडल इन्स्ट्रक्शन च्या अगदी पुढची इन्स्ट्रक्शन इंटरप्ट मुळे पुन्हा सुरू होईल म्हणजेच प्रोसेसर आयडल मोड मध्ये जाण्यासाठी PCON 0 बीट सेट होती तर आता इंटरप्ट आल्यामुळे हार्डवेअर ने क्लिअर झाली आणि त्यामुळे प्रोसेसर ISR एक्झिक्युट करून आयडल स्टेट मधून बाहेर आला अशाप्रकारे आयडल मोड नंतर डेटा इन्स्ट्रक्शन प्रोसेस होईल तर दुसर्या बाजूला अशी इन्स्ट्रक्शन असते की जी PCON 1 बीट सेट करते आणि त्यामुळे प्रोसेसर पॉवर डाऊन मोड मध्ये जातो पावर डाऊन मोड मध्ये जाण्यापूर्वी ची इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट होईल आणि ऑन चीप ऑसीलेटर थांबेल आणि सर्व फंक्शन्स थांबतील परंतु ऑन चीप RAM आणि स्पेशल फंक्शन रेजिस्टर्स ते कन्टेन्ट तसेच सुरक्षित राहतील इथे ALE PSEN बिट्स लो होतील केवळ रिसेट पॉवर डाऊन मोड ला टर्मिनेट करेल परंतु आयडल मोड मध्ये इंटरप्ट मुळे आयडल मोड टर्मिनेट झाला होता म्हणून जेव्हा तुम्ही पॉवर हॅन्डलींग पार्ट बद्दल बोलत असाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की रिसेट मुळे पॉवर डाऊन मोड टर्मिनेट होऊन प्रोसेसर त्या ऑपरेशन च्या बाहेर येईल बहुतांशी केसेस मध्ये मायक्रोकंट्रोलर हा एम्बेड्डेड ऍप्लिकेशन्स मध्ये डिझाईन करताना वापरतात आणि त्यावेळी बॅटरी लाइफ हे अत्यंत महत्त्वाचे असते त्यावेळी पॉवर कंट्रोल ऑपरेशन उपयोगी ठरतात आपल्याला काही ऑपरेशनची गरज नसेल तेव्हा आपण प्रोसेसरला पॉवर डाऊन मोड मध्ये ठेवू शकतो त्यानंतर आयडल मोड मध्ये आणि जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा पुन्हा डिवाइस ऑन करू शकतो किंवा सर्विसेस ऑन करू शकतो तर हे आहे पॉवर कंट्रोल चे उदाहरण आता ह्या छोट्या प्रोग्राम मध्ये आपण पाहू शकता LJMP हे मेन रुटीन आहे तुम्ही ते पाहू शकता की PCON रेजिस्टर चा शेवट 02 आणि होत आहे म्हणजे हा पावर डाऊन मोड असेल आणि पुढील रुटीन मधला हा आयडल मोड आहे पावर डाऊन मोड कॅन्सल होण्यासाठी रिसेट चा वापर होईल तर आयडल मोड मध्ये एखादे इंटरप्ट यावे लागेल